अशा प्रकारे आपण मागे पडणाऱ्या पॉवर फॅक्टर ने भारित केले त्याच प्रकारे आपण हे अग्रणी पॉवर फॅक्टर करू या प्रकरणात विद्युत प्रवाह आघाडीवर आहे पहा E 2 2 I ते केले नाही हे पहा कृपया हे करा मी अंदाजे एक केले आहे तर हे माझे आहे I विद्युत प्रवाह आहे हे V2 आहे तर विद्युत प्रवाह I2 आघाडीवर आहे अग्रगण्य व्होल्टेज V2आहे तर हा E 2आहे तर हा ∅ 2कोन I2 आणि V2 दरम्यान आहे आणि δ कोन E 2 आणि V2 दरम्यान आहे सर्व काही स्पष्टपणे चिन्हांकित केले आहे तर ज्याला क्षैतिज प्रोजेक्शन म्हणतात त्याला घ्या म्हणून E 2 cos δ हे V2 असेल मी हे म्हणतो की हे E2 cos असेल याचा अर्थ असा आहे की ही गोष्ट आपण घेतो तर E 2 E 2 cos δ हे V2 होईल प्रथम हे V2 सारखे बनवा I2 R e 2 cos ∅ 2 आहे कारण हा कोन येथे ∅ 2 चिन्हांकित आहे आणि हे असेच आहे तर त्याचे प्रोजेक्शन घ्या तर मग त्यास वजा करावे लागेल तर ते I2 X e 2 sin ∅ 2 होईल कारण E 2cosδ शोधणे आवश्यक आहे तर हे प्रथम V2 बनवेल त्यानंतर हे किती आहे ते शोधून काढेल तर ते आहे I2 X e 2 sin ∅ 2 तर ते आणि आपण गृहित धरू δ 0 तर cos δ 1 तर E 2 V2V2 त्याच प्रकारे आम्ही ते करू I2 V2 R e 2 cos ∅ 2 X e 2 sin ∅ 2 तर V2 0 V2V2 वास्तविकपणे Z V2 V2I2 प्रमाणेच असेल तर R e 2 प्रति युनिट unit दर मिळेलcos ∅ 2 X e 2 प्रति sin ∅ 2 तर जर सामान्यपणे असे म्हटले असेल की लॅगिंग पॉवर फॅक्टर चिन्ह नियमनासाठी आहे लीडिंग पॉवर फॅक्टर साठी चिन्ह आहे आणि इतर गोष्ट जर असे केले तर ते 1 पॉवर फॅक्टर त्या पॉवर फॅक्टर नियमना साठी भारीत करा हे येथे आहे याचा अर्थ येथे देखील येथे पहा हे देखील जाणून घेऊ शकता V2I2 द्वारे विभाजित हे एक R e 2 जाणून घ्या हे R e 2 आहे Z B 2 ने विभाजित आहे हे प्रत्यक्षात R e 2 प्रति युनिट आहे आणि एकता शक्ती घटक लोड आहे म्हणून ∅ 1 तर याचा अर्थ याचा अर्थ असा की सर्वसाधारणपणे ते सूत्र ट्रान्सफॉर्मर च्या व्होल्टेज नियमनाच्या सूत्राचे आहे तर सर्वसाधारणपणे मी येथे ते बनवित आहे हे R e 2 असेल नंतर प्रति युनिट cos ∅ 2 मी लिहू शकतो तर ∅ 2 0 हे प्रति युनिट फक्त R e 2 असेल किंवा जर ते मागे उर्जा घेणारे घटक असेल तर ते या संज्ञेचे असेल जर ते अग्रगण्य शक्ती घटक असेल तर ते होईल हे सर्वसाधारणपणे हे लक्षात ठेवले पाहिजे तर फक्त हेच सूत्र लक्षात ठेवल्यास हे सूत्र तर युनिटी पॉवर फॅक्टर ∅ 2 हा 0 आहे मागे पडणार्या उर्जासाठी हे चिन्ह असावे आणि पॉवर फॅक्टर साइन साठी अग्रणी चिन्ह असावे तर ही एक गोष्ट आहे त्यानंतर ध्रुवीयतेची चाचणी आहे येथे आम्ही प्रयोगशाळेतील ध्रुवीयतेची चाचणी कशी घेतो ते निश्चितपणे असे असेल समजा ही ध्रुवीयतेची चाचणी आहे तर a 1 a 2 कमी विद्युत दाब वाइंडिंग आणि A 1 A 2 उच्च विद्युत दाब वाइंडिंग आहे ही गोष्ट दिली आहे समजा एक गोष्ट अशी आहे की समजा ही ध्रुवीयता a 1 a 2 यासारखी नाही ती a 2 आहे येथे आहे येथे A 2 आणि A 1 आहे हे व्होल्टेज V1 V1 आहे आणि हे V2 V2आहे आणि व्होल्टेज वर व्होल्टेमीटर जोडलेला A 1 आणि लहान a 1 आहे आणि ही ध्रुवीयता आहे आता ते चिन्हांकित केले गेले आहे आता जर V1हे फरक चालक असेल मी V1 वापरत आहे हे नक्कीच फरक आहे एक फरक चालक V2 मी हे प्रतीक का केले आहे मी एक छोटासा एक्सरसाइज देत आहे की मी V1फरक किंवा V2 हा फरक चालक का लिहित आहे हे खरंतर टिल्डे सारखे आहे म्हणून हे असे लिहिलेले आहे मग वाइंडिंग च्या ध्रुवीयताना आकृती मध्ये चिन्हांकित केल्याप्रमाणे आहे जर हे असे असेल तर मग मी फरक चालक का वापरला आहे नंतर चिन्हांकित केल्या गेलेल्या ध्रुवीयता आकृतीमध्ये आहे ते जसे आहे तसेच राहील हे बदलणार नाही व्होल्टमीटर चे वाचन मिळाले तर ते बदलले आहे जसे बदलले आहे परंतु मी ध्रुवीयता वापरला आहे हे एक सराव आहे V V1 V2 मिळवा तर सर्वकाही प्रत्यक्षात चिन्हांकित केले असल्यास V1 V1 V2 मिळाल्यास वळणांपैकी एकाचे ध्रुवपणाचे थोडे अंतर या बाजूने किंवा या बाजूने बदलले जाणे आवश्यक आहे फक्त अदलाबदल मग V V1 V2 मिळाल्यास नंतर काय करायचे म्हणजे जर ते बेरजेचे असेल तर तर मग वाइंडिंग पैकी एकाच्या ध्रुव पणाच्या चिन्हे आपसात बदलल्या पाहिजेत तर ध्रुवपणाच्या चाचणी साठी हे सर्व आहे प्रत्यक्षात काहीच नाही आता R c आणि X m मिळविण्यासाठी ओपन सर्किट चाचणी याचा अर्थ असा की रोहीत्र साठी आम्हाला मापदंड काय आहे ते शोधणे आवश्यक आहे विशेषत R c X m R1 X1 R2 X2 या सर्व गोष्टी मिळवण्याची आवश्यकता आहे तर सामान्यत R c आणि X m मिळविण्यासाठी ओपन सर्किट चाचणी घेऊ आपण समांतर मापदंड पाहतो कारण ते समांतर जोडलेले असतात हे समांतर मापदंड आहेत आता प्रत्यक्षात ओपन सर्किट चाचणी करू आता ओपन सर्किट चाचणीसाठी आपल्याला 1 एममीटर जोडणे करणे आवश्यक आहे 1 व्होल्टमीटर आहे आणि दुय्यम बाजू आहे जी उच्च व्होल्टेज बाजू प्रत्यक्षात मुक्त असते प्रत्यक्षात प्रयोगशाळेत त्याची ओपन सर्किट चाचणी किंवा शॉर्ट सर्किट चाचणी जे काही असेल ते हे दोन्ही बाजूंनी केले जाऊ शकते परंतु सामान्यत आम्ही असे करू की LV वरील हा एक पुरवठ्याला ओपन सर्किट चाचणी करू LV बाजूला करू उच्च व्होल्टेज च्या बाजूला नाही तर परंतु दोन्ही बाजूंनी ते केले जाऊ शकते दोन्ही बाजूंनी कधीकधी समजा व्होल्टेज पातळी उपलब्ध नसेल म्हणून कारण उच्च व्होल्टेज प्रयोगशाळेत उपलब्ध नसू शकतो म्हणूनच आम्ही ओपन सर्किट करतो ज्याला कमी व्होल्टेज बाजू म्हणतात तर ओपन सर्किट चाचणीसाठी ही कमी व्होल्टेज ची बाजू आहे परंतु प्रयोगशाळेत शॉर्ट सर्किट चाचणी उच्च व्होल्टेज च्या बाजूला केली गेली पण मला एक गोष्ट सांगू द्या ती दोन्ही बाजूंनी करता येते समान निकाल मिळेल तर हे आहे एमीटर जोडले आहे 1 वॅटमीटर जोडले आहे आणि 1 व्होल्टमीटर आहे या पुरवठ्यात व्होल्टेज V 1 आहे तर जर कमी व्होल्टेज बाजूला पुरवठा झाला असेल आणि प्रयोगशाळेत 110 बाय 220 व्होल्ट चा पुरवठा झाला असेल तर समजा रोहीत्र 110 बाय 220 व्होल्ट प्रयोगशाळेत आहे तर असे म्हणा कमी व्होल्टेज बाजूला 110 व्होल्ट आहे आणि उच्च व्होल्टेज बाजूला 220 व्होल्ट आहे मग कमी व्होल्टेज च्या बाजूला 110 व्होल्ट दिले जाते त्या बाजूला प्रत्यक्षात 110 व्होल्ट दिले जाते समजा उदाहरणार्थ ही कमी व्होल्टेज बाजू 110 व्होल्टची असल्यास आणि उच्च व्होल्टेज बाजू समजा रोहीत्रमध्ये 2000 व्होल्ट 2 केव्ही असेल तर प्रयोगशाळेत 2 KV उपलब्ध होऊ शकत नाही कारण ओपन सर्किट चाचणी साठी पूर्ण व्होल्टेज आवश्यक आहे म्हणूनच प्रयोगशाळेत कमी व्होल्टेज च्या बाजूला ओपन सर्किट चाचणी ओपन सर्किट चाचणी करा परंतु दोन्ही बाजूंनी ते शक्य आहे म्हणजेच R c आणि X m समान परिमाणांचे मूल्य मिळेल तर वॅटमीटर चे वाचन हे त्या वास्तविकतेच्या वॅटमीटर मध्ये आहे ही बाजू खुली आहे जी दुय्यम आहे दुय्यम वर कोणतेही भार नाही हे ओपन सर्किट लिहिलेले आहे तर वॅटमीटर जे काही देईल ते मुळात मूळ तोटा देईल म्हणजेच म्हणजे एक ओपन सर्किट भार नाही आणि अम्मेटर I0 देईल भार नाही आणि व्हॅटमीटर ओपन सर्किट भार शक्ती लॉस देईल आणि हे व्होल्टेज 110 व्होल्ट देत आहे तर त्या बाबतीत येथे सर्व काही लिहिले आहे अॅमेटर I0 भार देणार नाही आणि व्होल्टमीटर ने व्होल्टेज V1 दर्शविले असेल तर हे वॅटमीटर वाचन ज्ञात आहे अॅमेटर प्रवाह I0 ज्ञात आहे पुरवठा व्होल्टेज V1 देखील ज्ञात आहे म्हणून ∅ 0 मिळू शकते म्हणून V1 I0 cos ∅ 0 W i याचा अर्थ cos ∅ 0 W iV1 I0 आहे जे भार पॉवर फॅक्टर नाही आणि पहा आणि म्हणूनच जर cos ∅ 0 मिळाला तर I c ला I0 cos ∅ 0 मिळेल हे आपण आधी पाहिले आहे I0 sin ∅ 0 मिळेल समतुल्य सर्किट समजा हे R1 आणि X1 आहे हे I0 आहे ही बाजू ओपेन आहे दुय्यम बाजू ओपन सर्किट आहे तर या नंतर काहीही काढले जात नाही R1 काहीही काढलेले नाही आणि X1 ने येथे ठेवले आणि हे सध्याचे I0 आहे म्हणून R c ला V1I c असेल आणि I c आला कारण cos ∅ 0 आला आहे I c मला माहित आहे I0 cos ∅ 0माहित आहे आता R c हे V1I c असेल जे V1I0 cos ∅ 0 असेल त्याचप्रमाणे X m हे V1I m असेल तर V1I0 sin ∅ 0 वास्तविक हे I0 प्रवाह खूपच नगण्य आहे आणि रोहीत्रच्या वाइंडिंग प्रतिरोधात देखील खूपच नगण्य आहे म्हणूनच या नुकसानीस भार नाही रोहीत्रमध्ये वाइंडिंग कमी होणे नगण्य आहे म्हणूनच हे सर्किट आहे परंतु जेव्हा समकक्ष सर्किट दिसते तेव्हा हे R1 X1 तेथे दुर्लक्षित नाही म्हणून भार न करण्यासाठी आणि बाणाने चिन्हांकित केलेली प्रत्येक गोष्ट ही समकक्ष सर्किट आहे तर ते I02 R1आहे भार कॉपर लॉस फारच लहान नगण्य आहे आणि येथे व्हॅटमेटर वाचन केवळ लोह किंवा कोर नुकसान देते तर ओपन सर्किट चाचणीसाठी काय म्हणतात आता म्हणून R1 j X1 मधील व्होल्टेज ड्रॉप नगण्य आहे कारण I0 फारच कमी आहे तर हे अंदाजे सर्किट आहे आता शॉर्ट सर्किट चाचणी मालिका मापदंड प्राप्त करण्यासाठी आहे जी प्रतिरोध आणि प्रतिक्रिय आहे आता प्रत्यक्षात ट्रान्सफॉर्मरमध्ये आता ही शॉर्ट सर्किट टेस्ट आहे शॉर्ट सर्किट चाचणी उच्च व्होल्टेज च्या बाजूला केली जाते कारण जेव्हा आपण शॉर्ट सर्किट टेस्ट करतो तेव्हा उच्च व्होल्टेज च्या बाजूला एकूण व्होल्टेज पैकी 5 ते 8 टक्के गरज असते ज्यामुळे रेटेड प्रवाह किंवा पूर्ण लोड प्रवाह करा दुय्यम म्हणजे कमी व्होल्टेज बाजू शॉर्ट सर्किट नसलेली दुय्यम कमी व्होल्टेज बाजू शॉर्ट सर्किट आहे तर त्या रेट ला अनुमती देण्यासाठी पूर्ण भार प्रवाहास प्रवाहित करण्यास किंवा रेटेड विद्युत प्रवाहला प्रवाहित करण्यासाठी हा शॉर्ट सर्किट या कमी व्होल्टेज बाजूला उच्च व्होल्टेज बाजूला रेट केलेल्या व्होल्टेज च्या 5 ते 8 टक्के कदाचित त्यास अगदी लहान व्होल्टेज ची आवश्यकता आहे तर येथे अतिशय कमी व्होल्टेज पुरवठा आहे आणि V s c आहे तर हा पुरवठा R साठी देण्यात आला आहे व्हेरिएएसी नावाच्या एका उपकरणाला काय म्हणतात बदलणारा प्रतिरोध पुरवठा फक्त असेच पुढे हलविल्यास फ्यूज उडेल कारण हे विद्युत प्रवाह वापरेल हे शॉर्ट सर्किट विद्युत प्रवाह प्रमाणेच आहे हे व्होल्टमीटर ने जोडलेले आहे वॅटमीटर ने जोडलेले आहे आणि हे अॅमेटर आहे आणि ज्याला कमी व्होल्टेज शॉर्ट सर्किट म्हणतात ते शॉर्ट केले जाते आता या प्रकरणात रेट केलेल्या 5 ते 8 टक्के लोकांना त्या पूर्ण भार विद्युत प्रवाहास अनुमती देणे आवश्यक आहे तर परिणामी शॉर्ट सर्किट स्थितीत निर्माण होणारा एक्साइटिंग विद्युत प्रवाह हा पूर्ण भारच्या सध्याच्या 0 तर एक्साइटिंग विद्युत प्रवाह म्हणजे I0 तर ते अगदीच नगण्य आहे आणि हस्तांतरण प्रतिरोध आणि गळती प्रतिक्रिया खूपच लहान आहेत येथे संपूर्ण भार विद्युत प्रवाह प्रसारित करण्यासाठी रेटेड व्होल्टेज पैकी 5 ते 8 टक्के पुरेसे आहेत कारण हे शॉर्ट सर्किट केलेले आहे ते शॉर्ट सर्किट आहे आणि रोहीत्र प्रतिरोध आणि गळतीचा प्रतिक्रिय अगदी लहान आकाराचा आहे तर व्हॅटमीटर च्या वाचनामुळे वास्तविक कॉपर लॉस समजेल आणि हे अॅमेटर वाचन संपूर्ण भार विद्युत प्रवाह दाखवेल तर समजा या प्रकरणात 110 220 व्होल्ट असल्यास तर आणि रोहीत्र उदाहरणार्थ ते 2 तर उच्च व्होल्टेज बाजू प्रत्यक्षात 220 व्होल्ट आहे तर शॉर्ट सर्किट व्होल्टेज 220 व्होल्ट च्या 5 ते 8 टक्के आवश्यक आहे म्हणजे 5 ते 8 टक्के म्हणजे 220 व्होल्ट च्या साधारणपणे 5 टक्के म्हणजे 11 व्होल्ट तर जर R1 1 व्होल्ट साठी 11 व्होल्ट ला तर रेटेड प्रवाह पुरवतो जे पूर्ण भार प्रवाह आहे जे 2 2 KVA ट्रान्सफॉर्मर आहे 2 1000 उच्च व्होल्टेज बाजू व्होल्टेज 220 आहे तर 10 अँपिअर याचा अर्थ असा की 10 अँपिअर प्रवाह वाहू द्या आणि जर 5 टक्के 11 व्होल्ट असेल तर 11 12 13 व्होल्ट च्या आसपास 10 अँपिअर प्रवाह वाहात असल्याचे आढळेल तर त्या व्हेरिएएसी ला हळू हळू हलवावे लागेल समजा जर हे द्रुतगतीने हलवले तर तर फ्यूज बंद होईल पुन्हा काय कराव लागेल पुन्हा पुरवठा बंद करावा लागेल आणि फ्यूज वायर पुन्हा कनेक्ट करावी लागेल म्हणूनच समतुल्य सर्किट आहे यात ट्रान्सफॉर्मर साठी अभ्यास केला आहे आणि ही शॉर्ट सर्किट प्रवाह आहे आणि हे I0 आहे परंतु यालाच I0 म्हणतात Isc चा भाग अगदी लहान टक्के आहे तर या पदाकडे आपण दुर्लक्ष करू R c मधील हे नुकसान आहे आम्ही शॉर्ट सर्किट परिस्थितीच्च्या समतुल्य सर्किट वाचून वाॅटमीटर कडे दुर्लक्ष करू याकडे दुर्लक्ष केले कारण येथे हा तोटा अत्यंत नगण्य असेल तर याचा अर्थ असा की हे एक सोप सर्किट असेल साधी मालिका सर्किट तर R1 X1 R2 X2 या मालिकेत आहेत तर ही शॉर्ट सर्किट परिस्थिती अंतर्गत अंदाजे समतुल्य आहे तर व्होल्टेज V s c प्रवाह Isc आणि शक्ती W s c हा कॉपर लॉस आहे Isc पूर्ण भार प्रवाह आहे आणि V s c व्होल्टेज आहे मी शॉर्ट सर्किट परिस्थिती अंतर्गत पुन्हा कनेक्ट होण्यासाठी काय म्हटले आहे ते कमी व्होल्टेज बाजू 5 ते 8 टक्के आहे म्हणजेच Z आता V s cIsc ही आपल्यास प्राप्त झालेल्या ट्रान्सफॉर्मरचे प्रतिकार आहे ती R 2 X2 2 वरील मूळ आहे वास्तविक R R1 R2आणि X X1 X2 X2 आणखी एक गोष्ट माहित आहे की Isc2 R कॉपर लॉस वॅटमीटर चे वाचन कारण एकूण RR1 R2 आहे तर Isc2 R W s c वॅटमीटर चे वाचन म्हणून R W s cIsc2 ही सर्व व्हॅल्यूज उच्च व्होल्टेज बाजूकडे संदर्भित केली जातात कारण शॉर्ट सर्किट चाचणी उच्च व्होल्टेज च्या बाजूला केली जाते म्हणून आम्हाला Z हे मिळाले आहे तर हे X च्या बरोबरीनंतर Z 2 R वर मूळ आहे परंतु Z हे X X1 X2 एकत्र आहे R देखील R1 R2 एकत्रितपणे आहे परंतु हे कसे वेगळे करू तर सामान्यत प्राथमिक आणि माध्यमिक वर DC मोजमाप करून प्रतिकार वेगळे केले जाऊ शकते आणि AC मूल्यांसाठी योग्यरित्या त्या दुरुस्त केल्या जातात मी सांगत आहे की ट्रान्सफॉर्मर च्या वाइंडिंग च्या या प्रत्येक बाजूने तर प्रतिकार कसा शोधायचा हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहात प्रतिकार मोजा प्राथमिक आणि माध्यमिक वर DC मापन करून आणि AC मूल्यांसाठी योग्यरित्या दुरुस्त करून प्रतिकार वेगळे केले जाऊ शकतात हे आता स्वतःच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिक्रियला वेगळे केले जाऊ शकत नाही परंतु आपल्याला कोठे आवश्यक होते ते प्राथमिक आणि दुय्यम बाजूने देखील तितकेच अनुमानित केले जाऊ शकते चांगल्या प्रकारे डिझाइन केलेल्या ट्रान्सफॉर्मर साठी सामान्यत X1 X2 कोणत्याही बाजूने संदर्भित होते हे एका चांगल्या ट्रान्सफॉर्मर साठी आणि R1 R2 साठी पुरेसे अचूक आहे हे जाणून घेण्यासाठी फक्त एक अभ्यास जाणून घेऊया की आपण करत आहोत आणि आम्ही उत्तर शोधु की आम्ही बरोबर आहोत की नाही तर आणखी एक गोष्ट संख्यात्मक आहे याकडे आपण नंतर येऊ आणखी एक गोष्ट म्हणजे ऑटोट्रान्सफॉर्मर ज्याला असे म्हणतात की मुळात ते वाइंडिंग घेणारे ट्रान्सफॉर्मर असतात एक उदाहरण म्हणजे अगदी ऑटोट्रान्सफॉर्मर असे नाही परंतु मी घेतलेले काही उपकरणाचे नाव तर मला ऑटोट्रान्सफॉर्मर चे एक उदाहरण सांगा जिथे ऑटोट्रान्सफॉर्मर वापरले जात आहे म्हणूनच मी कदाचित दोन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर्ससाठी लिहिले आहे वाइंडिंग विद्युतीय दृष्ट्या वेगळ्या आहेत जे पाहिले आहेत दोन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये सर्व व्होल्ट अँपिअर चे चुंबकीयदृष्ट्या हस्तांतरण केले जाते जे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये देखील पाहिले आहे जेव्हा प्राथमिक आणि दुय्यम वाइंडिंग विद्युत रूपाने जोडलेले असते तर वाइंडिंग तो भाग दोन्हीकडे सामान्य आहे ट्रान्सफॉर्मर ऑटोट्रान्सफॉर्मर म्हणून ओळखले जाते याचा अर्थ असा की प्रत्यक्षात प्राथमिक दुय्यम म्हणजेच ज्याने वाइंडिंग च्या त्या भागाशी विद्युत रूपाने जोडलेले आहे ते दोघांनाही सामान्य आहे अशावेळी आम्ही याला ऑटोट्रान्सफॉर्मर असे म्हणतो उदाहरणार्थ येथे काही उपयोग असे लिहिले आहे की प्रेरण मोटर स्टार्टर्स व्हेरिएबल व्होल्टेज उर्जा पुरवठा जो व्हेरिएएसी आहे मी फक्त कमी व्होल्टेज आणि कमी प्रवाह आणि त्यांच्या पातळीचा उल्लेख केला तर मुळात जर याचा विचार केला तर प्रथम आपल्याला थोडे समजले पाहिजे कोणताही गोंधळ होऊ नये काहीही करण्यापूर्वी मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे असे समजा की हे फक्त 1 1 वाइंडिंग आहे ज्यामध्ये केवळ 1 वाइंडिंग दिसू शकेल आता उदाहरणार्थ जर मला हे दोन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर हवे असेल तर मी काय करू हा आपण 1 वाइंडिंग मानतो आणि हा एक दुसर्या वाइंडिंग घेण्याचा विचार करतो द्वि वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर साठी असे आहे की जणू या मार्गाने कल्पना करा तर जर या भागाचा विचार केला तर तर येथे प्रवाह आहे I1 आणि या भागाचा विचार केल्यास ते I2 I1 आहे अशाप्रकारे माझा अर्थ असा आहे की हा भाग 1 आहे आणि हा भाग ज्याने आपण तेथे अभ्यास केला आहे अशा दोन वळण ट्रान्सफॉर्मर सारखे 1 वाइंडिंग आहे आतापर्यंत आपण आतापर्यंत जे काही अभ्यास केला आहे तर या प्रकरणात हा प्रवाह आहे I1 आहे आणि समजा जर भार जोडला असेल तर ही आय 2 आहे आणि जर या दिशेने घेतल्यास प्रवाह I1 I2 असेल परंतु मी या दिशेने घेतले आहे तर ते I2 I1 असेल तर A पासून C साठी हे A आहे आणि वाइंडिंग ची एकूण वाइंडिंग संख्या N1 आहे आणि B साठी C वाइंडिंग ची संख्या N2 आहे आणि विद्यमान वाहून A ते B I1 आहे आणि C ते B या दिशेने आहे I2 I1आणि हे प्रवाह I1आहे आणि हे व्होल्टेज V1 आहे आणि जे काही आहे त्याप्रमाणे व्होल्टेज V2 आहे परंतु जेव्हा दोन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर चा विचार करा की जणू हे 1 वाइंडिंग आहे आणि हे दुसरे वाइंडिंग आहे जेव्हा ऑटोट्रान्सफॉर्मर आपण भिन्न मार्गाने बनवू तर या प्रकरणात तर हे एक ऑटोट्रान्सफॉर्मर आहे परंतु आपल्याला या 2 ची तुलना करावी लागेल तर या प्रकरणात म्हणून ऑटोट्रान्सफॉर्मर 2 विंडिंग कौंटर पार्ट च्या तुलनेत काही कमी अभिक्रिया कमी तोटे कमी एक्सायटिंग प्रवाह आणि चांगले व्होल्टेज नियमन असेल तर प्राथमिक वाइंडिंग N1 आहे मी सांगितले की BC कमी व्होल्टेज दुय्यम वाइंडिंग विभागासाठी वळण विभाग AC हे N2 वाइंडिंग सह काढले आहे आता दोन वाइंडिंग व्होल्टेज आणि वाइंडिंग चे गुणोत्तर तर दोन वाइंडिंग व्होल्टेज साठी मी सांगितले की हे दोन वाइंडिंग ट्रांसफॉर्मर साठी हे 1 विन्डिंग आहे हे 1 वाइंडिंग आहे हे व्होल्टेज V1 हे व्होल्टेज V2आहे म्हणजेच हे व्होल्टेज V1 V2 आहे माझ्या मते हे व्होल्टेज V1 V2 आहे आणि जर हे दोन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर असेल तर ही V2 आहे म्हणूनच KV1 V2V2 ट्रान्सफॉर्मर साठी समान असेल याचा अर्थ असा की हे N1 N2 ने N2 ने विभाजित केले जाऊ शकते हा भाग फक्त येथेच समजला पाहिजे कोणताही गोंधळ होऊ नये तर या प्रकरणात म्हणून या प्रकरणात मी K V1 V2V2 N1 N2N2 लिहित आहे अर्थात N1 हे N2 पेक्षा मोठे आता ऑटोट्रान्सफॉर्मर ला ऑटोट्रान्सफॉर्मर म्हणून घेताना त्याचे व्होल्टेज आणि वाइंडिंग चे प्रमाण V K V1V2 ऑटोट्रान्सफॉर्मर साठी दोघांसाठी समान विंडिंग वापरत आहोत तर ऑटोट्रान्सफॉर्मर साठी हा एक वाइंडिंग जो N1 आहे आणि हा दुसरा वाइंडिंग आहे काहीतरी आपण ते वापरत आहोत समान वाइंडिंग तर ऑटोट्रान्सफॉर्मर साठी समजा K V1 V2 N1N2 म्हणा जेव्हा आपण ऑटोट्रान्सफॉर्मर म्हणून घेतो तेव्हा हा संपूर्ण ट्रान्सफॉर्मर आणि त्याचाच एक भाग म्हणजे आम्ही दिलेले केलेले व्होल्टेज आहे यावरून काही भागातून A आणि C दरम्यान B आणि C दरम्यान सांगा तर या प्रकरणात तर या प्रकरणात K V1V2 N1N2 जे 1 पेक्षा मोठे आहे कारण आकृतीमधून N1 हे N2 पेक्षा मोठे आहे म्हणून K हे V1 V2 होते की K V2 वजा V21 असे लिहिले जाऊ शकते तर K V1 V2V2 माफ करा V1 V2 V2V2 तर हे V1 V2V2 1असे लिहिले जाऊ शकते कारण V2 V21 आहे हे ऑटोट्रान्सफॉर्मर वाइंडिंग गुणोत्तर आणि ते दोन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर गुणोत्तर ज्याचा आपण विचार घेतो त्यामधील संबंध आहे आता व्होल्ट अॅम्पीयर रेटिंग ची तुलना 2 टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर म्हणून करू मी व्होल्टेज सांगितले T W 2 वाइंडिंग आहे T W म्हणजे दोन वाइंडिंग तर व्होल्ट विंडिंग ट्रान्सफॉर्मर V1 V2 I1 I2 I1 V2 जसे हे एक वाइंडिंग आहे तर जणू संदर्भ वेळः 2251 व्होल्टेज येथे एकूण V1 आहे ही V2 आहे तर येथे व्होल्टेज V1 V2 आणि त्यातून वाहणारा प्रवाह I1आहे हे या वाइंडिंग साठी व्होल्ट अॅम्पीयर रेटिंग आहे जसे की 2 वेन्डिंग्ज या मार्गाने वेगळ्या आहेत कल्पना करा आणि व्हॉल्टेज V2 I2 I1 आहे व्होल्ट एम्पीयर रेटिंग असल्यास दोन्ही एकसारखे असणे आवश्यक आहे जणू हे एक वेन्डिंग्ज आहे जणू हे दुसरे वेन्डिंग्ज आहे म्हणजे हे असे आहे हे असे आहे आणि ते येथे आहे या एका व्होल्टेज साठी व्होल्टेज V1 V2 आणि प्रवाह I1 आहे आणि येथे व्होल्टेज V2 आणि प्रवाह I2 I1अशा प्रकारे कल्पना करा तर म्हणूनच ते V1 V2 I1 I2 I1 V2 जेव्हा ऑटोट्रान्सफॉर्मर म्हणून वापरले जाते तेव्हा व्होल्ट अँपिअर V1 I1असेल कारण आपण वापरत असलेले समान वाइंडिंग तर ऑटोट्रान्सफॉर्मर साठी हे संपूर्ण वाइंडिंग आहे या मार्गानेच मला प्राथमिक आणि दुय्यम वाटते तर ऑटोट्रान्सफॉर्मर साठी घेतल्यास हे V1 आहे आणि प्रवाह I1 समजा V1 I1 आणि आऊटपुट आम्ही V2 साठी I2 I1घेत आहोत तर या प्रकरणात ऑटोट्रान्सफॉर्मर साठीV1 I1 V2 I साठी V2 I2 वास्तविक येथे आहे ऑटोट्रान्सफॉर्मर साठी मला इनपुट पहावे लागेल इनपुट येथे हे संपूर्ण वाइंडिंग आहे येथे इनपुट V1 I1 आहे आणि येथे आउटपुट प्रवाह आहे I2 तर हे V2 V2 I2 आहे कारण I2 हे भार आणि व्होल्टेज वर जाईल जे V2 आहे तर जर फक्त आदर्श नमुना असेल तर ऑटोट्रान्सफॉर्मर म्हणून ते V2 I2 V1 I आहे तर हे एक ऑटोट्रान्सफॉर्मर आहे म्हणूनच आम्ही टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर VA करू शकतो जर VA 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर V1 V2 I1आला तर आम्ही हे लिहू शकतो येथे V1 ने अंश आणि भाजक विभाजित करा येथे असल्यास विभाजित करा तर ते V1 V2V1 V1 I1असेल किंवा VA 2 विंडिंग ट्रान्सफॉर्मर हा कंस भाग 1 V2V1 V1 I1 लिहू शकेल किंवा V2 V1 N2 N1द्वारा लिहू शकता N1 1 N2N1 आणि V1 I1 जे ऑटोट्रान्सफॉर्मर चे व्होल्ट अँपीयर रेटिंग आहे हे VA ऑटो आहे कारण ते V1 I1 V2 I दोन आहे तर तो आहे किंवा VA ऑटोट्रान्सफॉर्मर म्हणून जर या सर्व गोष्टी सुलभ कराव्यात तर VA यास या N1 N2 N1 करा तर अंश आणि संज्ञा यांना N2 ने गुणाकार करा म्हणून काय होईल ते N1 N2N2 N2N1 व्होल्ट अँपिअर ऑटो लिहू शकेल म्हणून हा N1 N2N2 हे N2 N1 असे KK VA ऑटो होईल हे भाग कृपया हे सर्व करा असे संबंध दिले गेले आहेत की K K 1 तर तेथे हे सर्व संबंध वापरा तर VA 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर KK म्हणजे VA auto ऑटो तर हे K आहे आधीच N1N2 दिले आहे तर हे KK VA auto आहे किंवा VA auto K लिहू शकते आम्ही K 1 ठेवले आहे कारण आम्ही पूर्वी K K 1विरुद्ध गुणाकार पाहिले आहे परंतु आणि K K 1 ठेवा तर VA ऑटो K १ K Va 2 विंडिंग ट्रान्सफॉर्मर किंवा Va ऑटो १ के व्ही टू विंडिंग ट्रान्सफॉर्मर असेल म्हणजेच VA auto व्हीए टू विंडिंग ट्रान्सफॉर्मर पेक्षा जास्त आहे ते VA autoम्हणजे ऑटोट्रान्सफॉर्मर चे व्होल्ट अँपीयर रेटिंग 2 विंडिंग ट्रान्सफॉर्मरचे व्होल्ट अॅम्पीयर रेटिंग पेक्षा मोठे असेल कारण K नेहमीच 0 पेक्षा मोठा असतो तर स्वाभाविकच VA auto 2 विंडिंग ट्रान्सफॉर्मर च्या VA पेक्षा अधिक असेल या एका पातळीसह ट्रान्सफॉर्मर संपला आहे आणि काही संख्यात्मक दिसतील आणि ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि बाकी काहीही नाही फक्त ऑटोट्रान्सफॉर्मर अगदी सोप्या गोष्टीबद्दल गोंधळ होऊ नये 4 KVA 200 400 व्होल्ट 50 हर्ट्ज एकल फेज ट्रान्सफॉर्मर च्या अंदाजे समतुल्य सर्किट चे मापदंड आहेत ही दिलेली मापदंड आहेत Re Xe आणि R c दिलेला 600 Ohm X m मी दिले आहे आता जेव्हा रेटेड व्होल्टेज 200 व्होल्ट ला प्राथमिकवर लागू केला जातो तेव्हा दुय्यम वाइंडिंग चालू असलेल्या 10 अँपिअर 0 8 पॉवर फॅक्टर चा प्रवाह चालू असतो तेव्हा त्याची गणना प्राथमिक बिंदू वोल्टेज जे दुय्यम बाजूला आहे हे ते मोजावे लागेल ही एक समस्या आहे जेव्हा 200 व्होल्ट चे रेटेड व्होल्टेज प्राथमिक 10 एम्पीयर 0 8 च्या वर्तमान प्रवाहावर लागू होते तेव्हा दुय्यम वाइंडिंग त पॉवर फॅक्टर घटते दुय्यम बाजूस प्राथमिक बिंदू व्होल्टेज मध्ये प्रवाह गणना करावी लागेल तर हे माझे समकक्ष सर्किट R e 1 X e 1 आहे ज्याला या बाजूला म्हणतात त्यास एक भार दिले जाते तर प्राथमिक बाजूस प्रत्येक गोष्ट आहे तर त्या बाबतीत आता जेव्हा आपण या दिशेने त्याचे रूपांतर केव्हा करतो हे आपल्याला आधी पाहिले आहे हे V2 K V2 बाहेर येईल आणि हीओळ दर्शविते यापूर्वी आम्ही हे सर्किट या बाजूस पाहिल आहे या बाजूस 200 V मापदंड R e 1 X e 1 R c X m दिले आहेत तर I2 ला 10 अँपिअर देखील दिले आहे 8 पॉवर फॅक्टर मागे आहे तर I2 दुय्यम बाजूवर आहे तर I2 ला ते प्राथमिक बाजूच्या संदर्भात आणले पाहिजे तर I2 I2 N2N1 असेल कारण N1 I2 N2 I2 तर तर आय 2 0 8 मागे असणारा पॉवर फॅक्टर 20 अँपिअर मिळेल 87 डिग्री मागे पडते ते म्हणजे I2 16 j 12 अँपिअर असेल आता हे थेट समजण्यासारखे आहे तर आम्ही थेट लिहित आहोत आणि I c 200 600 होईल कारण R c 600 Ohm टर्मिनल व्होल्टेज 200 आहे तर हे बरेच आणि I m 200 300 हे असेल तर I c I0 I c j I m तर हा प्रवाह I आहे I0 जो भार नसताना चा प्रवाह आहे म्हणून I1 I0 I2 हे दोन जोडा आय 1 20 67 कोन 37 8 डिग्री अँपिअर आणि व्ही 2 डिग्री प्राप्त होईल आम्हाला हे माहित आहे की आम्ही समस्येचे निराकरण केले आहे आम्ही व्युत्पन्न देखील पाहिले आहे V2 V1 I2 R e 1 j X e 1 तर त्या प्रकरणात V2 मिळेल सोडवल्यानंतर R1 193 2 कोन मिळेल 1 2 डिग्री आणि त्या व्होल्ट ला काय म्हणावे ते माहित आहे आणि V2 K V2 हे आम्हाला माहित आहे 2 डिग्री व्होल्ट चे कारण K अर्ध्या करेल तर व्होल्ट चे प्रमाण 200 400 दिले जाते तर ही समस्या एक सोपी समस्या आहे आता उदाहरण 11 ट्रान्सफॉर्मर ची एकल पॉवर फॅक्टर 15 KVA येथे 0 98 ची जास्तीत जास्त कार्यक्षमता आहे दिवसाच्या दरम्यान हे केले जाते कारण आम्हाला दिवसभर कार्यक्षमता आढळली आहे तर चार तास ते 3 किलोवॅट पॉवर फॅक्टर 0 6 होते हे सहसा मागे पडते परंतु येथे नमूद केलेले नाही तर 5 तास 10 किलोवॅट पॉवर फॅक्टर 0 8 आणि 5 तास 15 किलोवॅट पॉवर फॅक्टर 0 9 आणि 4 तास आहे कोणतेही भार नाही तर एकूण 24 तास जोडा आणि दिवसभर कार्यक्षमता शोधल्यास तर 10 तास 3 किलोवॅट तर मुळात 3 किलोवॅट 10 म्हणजे 30 किलोवॅट तास अशाच प्रकारे पाहू तर ट्रान्सफॉर्मरची जास्तीत जास्त कार्यक्षमता देण्यात आली आहे जी 0 98 आहे आता भारित करा ज्यावर जास्तीत जास्त कार्यक्षमता उद्भवते जे एकल पॉवर फॅक्टर त दिलेली 15 KVA आहे त्या एकल पॉवर फॅक्टर तील 15 KVA ची 0 98 ची अधिकतम कार्यक्षमता असेल म्हणजेच आम्ही प्राप्त केलेल्या जास्तीत जास्त कार्यक्षमतेने आयन लॉस कॉपर लॉस आहे आम्हाला माहित आहे की जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी nu zeta max X p f lX p f l 2 W i की आम्ही प्राप्त केले आहे की आउटपुट 2 W i द्वारे आउटपुट आहे आता एकल पॉवर फॅक्टर तील आउटपुट output 15 KVA तर 15 1000 1 हे वॅट च्या पैकी आहे कारण म्हणून 1000 ने विभाजित केलेल्या 15 1000 1 2 W i 0 98 १००० ने गुणाकार केला कारण जास्तीत जास्त कार्यक्षमता ० 98 आहे ज्यामधून आपल्याला W i 153 वॅट मिळेल तर 0 म्हणूनच कॉपर लॉस होणे कमी कार्यक्षमतेत आयन लॉस कॉपर लॉस तर हे 0 153 किलोवॅट आहे आता मध्यांतर 10 तासांचे भार 3 0 6 आहे ते 5 KVAआहे कारण पॉवर फॅक्टर 0 6 आहे आणि ते 3 किलोवॅट आहे तर 5 KVA तर कॉपर लॉस आम्हाला या भारानुसार शोधणे आवश्यक आहे कॉपर लॉस भाराच्या 2 पैशाच्या प्रमाणात आहे तर आपण हे लक्षात ठेवले पाहिजे KVA 15 दिले जाईल आणि त्यावेळी भार 5 असेल तर ते 5 15 2 0 017 किलोवॅट आहे कारण कॉपर लॉस भारानुसार बदलत आहे तर त्यावेळी कारण हे किलोवॅट आहे पॉवर फॅक्टर द्वारे विभाजित केले तर KVA सिद्ध होईल तर अशाप्रकारे उर्जा तोटा होईल 0 तर ते म्हणजे 0 17 किलोवॅट तास तर हा आहे त्या उर्जा तोटा म्हणतात त्याचप्रमाणे जर फक्त हे पहा तर 3 किलोवॅट पॉवर फॅक्टर देण्यात आला आहे तो 10 तास आहे तर त्या भाराला 3 किलोवॅट म्हणायचे तर आम्ही त्यास KVA मध्ये रूपांतरित केले आणि ते भाराच्या 2 पैशांवर अवलंबून आहे त्या वेळी त्यामध्ये उर्जा कमी होते परंतु जर हे सोपे भार असेल तर काहीही दिले जात नाही तर 3 किलोवॅट 10 म्हणजे ते 30 किलोवॅट तास करेल आम्ही DC सर्किट विश्लेषणासाठी जे काही पाहिले आहे त्याबद्दल मी सुरवातीला पाहिले आहे तर त्याचप्रमाणे मध्यांतर 5 तास गृहीत धरू तर भार बारा बिंदू 5 KVA आहे कारण 10 0 8 हा पॉवर फॅक्टर आहे तर कॉपर लॉस 12 5 N152 0 153 होईल तर 0 1042 किलोवॅट तर उर्जा तोटा 5 0 1042 होईल जे 0 521 किलोवॅट तास असेल त्याचप्रमाणे मध्यांतर तीन पॉवर फॅक्टर 0 9 आहे आणि ते 18 किलोवॅट आहे तर 18 0 9 तर 20 किलोवॅट अँपिअर तर त्या वेळी तांबे तोटा 20 पर्यंत 15 होईल म्हणजे 20 वर रेटिंग 15 असल्यास ट्रान्सफॉर्मर अति भारीत आहे तर 20 15 2 0 153 तर 0 272 किलोवॅट तर तो म्हणजे ऊर्जा तोटा 5 0 272 असेल तर 1 36 किलोवॅट तास असेल तर मध्यांतर चार 4 तास 0 भार असताना तांबे तोटा 0 ऊर्जा तोटा 0 आहे आता आता संपूर्ण दिवसात लोहाच्या नुकसाना मुळे उर्जा कमी होते तर 0 153 कारण लोहाचे नुकसान 0 153 आणि 24 तास गुणाकार झाले तर ते 3 672 किलोवॅट तास असेल म्हणून दिवसभर कॉपर लॉस मुळे उर्जा कमी होते तर त्यात 0 051 किलोवॅट तास होते तर एकूण ऊर्जा तोटा तर कॉपर लॉस झाल्यामुळे आणि आयन लॉस मुळे ते जोडा 2 हे दिवसभरात एकूण उत्पादन होते तर हे 3 १० आहे जे आऊटपुट 10 5 18 5 मी सांगितले की सुरुवातीला 10 30 किलोवॅट तास 5 १० आणि 18 5 हे आऊटपुट आहे आणि हे कॉपर लॉस आहे तर ते 170 किलोवॅट तास आहे तर आउटपुट कार्यक्षमता संपूर्ण दिवसभरात आउटपुट नुकसानां द्वारे आउटपुट असेल तर हे आउटपुट 170 आहे आणि हे माझे कॉपर लॉस आहे आणि उर्जेच्या दृष्टीने ही ऊर्जा आहे तर ते 96 7 टक्के होईल तर ही ऑटोट्रान्सफॉर्मर सारखी आणखी 1 किंवा 2 उदाहरणे आहेत आणि या गोष्टीस काय म्हणतात आम्ही पुढील व्हिडिओ व्याख्यानात दिसेल तर आभारी आहे